टेल मॉडेल 3 च्या तिसऱ्या भागात आपले स्वागत हा भाग आपण शिकत असलेल्या इतर भागांपेक्षा वेगळा आहे हा भाग मेंदू कसे शिकतात याच्याशी संबंधित आहे आणि याचे तीन भाग केले आहेत या भागांमध्ये मेंदूच्या शरीर रचनेबाबत थोडी माहिती सादर केलेली आहे आणि मेंदूच्या काही बाजू मांडलेल्या आहेत जशा की मेंदू आपल्या शिकण्यावर आणि शिकवण्यावर कसा प्रभाव टाकतो मागच्या भागात आपण शिकण्या संबंधीची परिस्थिती शैक्षणिक मूल्ये आणि शिकण्या संदर्भातला परिसर यांची ओळख करून घेतली तसेच त्यांचा शिकण्यावर आणि शिकवण्यावर कसा प्रभाव पडतो हे लक्षात घेतले प्रत्यक्षात प्रत्येक महाविद्यालयाची स्वतःची अशी शिकवणे संदर्भातली एक विशिष्ट परिस्थिती असते त्यामुळे तिथे येणाऱ्या शिक्षकाला महाविद्यालयाच्या परिस्थितीनुसार आपली शिकवण्याची पद्धत जुळवून घ्यावी लागते मेंदू कसे काम करतो हे समजावून घेणे तसेच मेंदूची रचना समजावून घेणे हे शिक्षकाला समजणे का आवश्यक आहे हे आपण या भागात शिकणार आहोत सरतेशेवटी शिक्षक रोज काय करत असतो दररोज तो विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो कारण मेंदूतच खरे शिकले जाते जर मी माझ्या विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये सतत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असेन तर असे म्हणता येईल की शिकवणे म्हणजे मेंदूमध्ये बदल घडवून आणण्याची एक कला आहे शिकवण्याचा असाच अर्थ काढला जातो मेंदूच्या कार्यपद्धतीशी शिक्षकांचा जवळचा संबंध आहे हे उघड आहे कारण मेंदू शिकत असतो शिक्षकाला जर मेंदू कसे शिकतो याची जास्त माहिती मिळाली तर तो मेंदूमध्ये हे बदल घडवून आणण्याच्या आपल्या कामामध्ये जास्त यशस्वी होईल शिकण्याच्या जीवशास्त्राचे ज्ञान आपण शिकण्याचे जीवशास्त्र असे म्हणू शकतो कारण पण दर वेळेला आपण जेव्हा शिकतो तेव्हा मेंदूमध्ये काही जीवशास्त्रीय बदल होत असतात एखाद्याच्या परिस्थितीचा मेंदूची वाढ आणि विकास यांच्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेणे शिकवणाऱ्याला उपयुक्त ठरते शिक्षकांना जेवढे जास्त याची समज होते तेवढी त्यांची कामगिरी सुधारू शकते गेल्या काही दशकांमध्ये हजारो संशोधक मेंदूच्या विविध भागांवर काम करत असल्यामुळे याबाबतची बरीच माहिती मिळालेली आहे जरी हजारो वर्षांपूर्वी मेंदूचे शल्यकर्म होत होते याच्या नोंदी उपलब्ध आहेत तरी मेंदूचे जीवशास्त्रीय पातळीवरील ज्ञान आपल्याला एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून मिळायला सुरुवात झाली परंतु यासंबंधीची माहिती सहज उपलब्ध नाही मेंदू बाबतच्या संशोधनातील काही निष्कर्ष मानवी मेंदू त्याला मिळणाऱ्या सूचनांद्वारे सतत स्वतःची पुनर्बांधणी करत असतो या क्रियेला न्यूरोप्लास्टिसिटी असे म्हणतात आणि ही क्रिया प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यभर सुरू असते मेंदूच्या संगणक प्रतिकृती उपलब्ध आहेत म्हणजेच माणसे मेंदूला संगणक म्हणून ओळखतात कोणत्याही संवेदनेतून आपल्याला सूचना मिळाली तर संगणक त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि एक सुचना देतो ज्याचे क्रियेमध्ये रूपांतर होऊ शकते परंतु येथे संगणक म्हणजे मेंदू मिळणाऱ्या सूचनांच्या आधारावर सतत स्वतःची पुनर्बांधणी किंवा पुनर्रचना करत असतो ज्याप्रमाणे आपल्याला नवीन सूचना मिळतात किंवा अनुभव येतात त्याप्रमाणे मेंदू आपली पुनर्रचना सतत करत असतो प्रचंड गुंतागुंतीचे असले तरीही मेंदू एकावेळी अनेक कामे करू शकत नाही एकावेळी दोन बौद्धिक कामे मेंदू करू शकत नाही आपण एका बौद्धिक कामामधून अचानक दुसरे काम सुरू केले जे तरुणांना वाटते की सहज शक्य आहे तरी मेंदूची रचना अशी नाही कि तो एकाच वेळेस दोन कामे करू शकतो आपण दोन बौद्धिक कामांमध्ये सतत बदल करत असतो तेव्हा हातात असलेले काम थांबवतो आणि दुसरे सुरू करतो थोड्या वेळाने ते थांबवतो आणि लगेच पहिले सुरू करतो यामुळे अकार्यक्षमता वाढते यामुळे कोणीही एकाच वेळी अनेक बौद्धिक कामे करु नयेत शिकणे स्मरणशक्ती आणि आठवणी यांच्यावर भावनांचा परिणाम होतो कुठलीही भावना यांच्यावर परिणाम करू शकते पूर्णपणे तांत्रिक विषयाला कोणतीही भावनिक बाजू नाही असा विचार आपण करू शकत नाही प्रत्येक गोष्ट तटस्थ पाहिजे परंतु हे मेंदूमध्ये होत नाही भावनांचा शिकण्यावर मोठा प्रभाव पडतो हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माहीत होणे गरजेचे आहे हालचाल आणि व्यायाम एखाद्या व्यक्तीने रोज व्यायाम केला तर त्याची मनोवृत्ती सुधारते त्याच्या मेंदूतील द्रव्यमानात वाढ होते आणि बौद्धिक प्रक्रियांमध्ये वाढ होते शिकणे आणि शिकवणे दिवसातल्या काही वेळांना फार अवघड होऊन बसते कामाच्या वेळेत दैनिक चक्र सुरू असते म्हणून काही ठराविक वेळेत तुम्ही इतर वेळेपेक्षा अधिक चांगले काम करू शकता अपुरी झोप आणि तान यांचा शिकण्यावर आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो जर तुमची झोप अपुरी झाली असेल तर तुम्ही जास्त शिकू शकत नाही हुशारी आणि कल्पकता ह्या दोन्ही वेगळ्या क्षमता आहेत हे ओळखले पाहिजे खूप हुशार व्यक्ती कल्पक असेलच असे नाही तसेच खूप कल्पक व्यक्ती खूप हुशार असेल असेही नाही परंतु परिस्थिती आणि शिक्षणामुळे या दोन्ही मध्ये बदल घडवून आणणे शक्य आहे म्हणजेच त्या विशेष नसून दोन वेगवेगळ्या क्षमता आहेत आणि कोणीही या दोन्हींमध्ये म्हणजेच हुशारी आणि कल्पकता यांच्यामध्ये स्वतः बाबत चांगला बदल घडवून आणू शकतो सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा शिकवणे आणि शिकणे यांच्यावर होणारा परिणाम मेंदूला याबाबत बरेच काम करावे लागते महत्त्वाचे म्हणजे कलांमुळे मेंदूचा विकास होतो परंतु आत्ता आपण या मोजमापाकडे बघणार नाही मेंदू कसे काम करतो किंवा त्याची कामे कोणती तसेच मेंदूची रचना काय हे कळले तर शिकवणे सोपे होईल याची खात्री पटावी म्हणून वरील थोडी माहिती तुम्हाला सादर केली आहे या विषयाला शैक्षणिक चेताविज्ञान किंवा मन मेंदू आणि शिक्षण किंवा क्रम बदलून मेंदू मन आणि शिक्षण असेही म्हणतात एक शिक्षक दररोज अभ्यासक्रम शिकवणे आणि परीक्षा यासंदर्भातले निर्णय घेत असतो मानवी मेंदू या बाबींवर कसा परिणाम करतो याचा अभ्यास या क्षेत्रात केला आहे आपण पुढे बघणार आहोत की मानवी मेंदू संदर्भातल्या थोड्या ज्ञानामुळे शिक्षक अभ्यासक्रमाची रचना चांगल्या पद्धतीने कशी करू शकतो आपण यातील काही गोष्टींकडे बघणार आहोत शैक्षणिक चेता विज्ञान यासंबंधातील ज्ञानामुळे शिकणे आणि शिकवणे ही प्रक्रिया परिपूर्ण होणार नाहीकारण मेंदू कसा काम करतो याचे आपल्याला पूर्णपणे ज्ञान नाही येणाऱ्या काळात आपण शिकणे आणि शिकवणे ही प्रक्रिया परिपूर्ण करू शकणार नाही परंतु सुधारू नक्कीच शकतो मेंदू बाबत काही वस्तुस्थिती मानवी मेंदू हे एक ओलेतकलादू द्रव्य आहे आणि त्याचे वजन दीड किलो किंवा त्यापेक्षा कमी असते एकूण शरीराच्या वजनाच्या हे फक्त दोन टक्के असते परंतु मेंदू जवळपास 20 कॅलरी घेतो म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की हा दोन टक्के शरीराचे वजन असलेला भाग काम करण्यासाठी खूप ऊर्जा घेत असतो मेंदूचे वर्णन बऱ्याच पद्धतींनी करता येईल एक प्रकारचे वर्गीकरण हे उत्पत्तीच्या तीन स्थिती यांवर आधारलेले आहे आपल्याला सरपटणारा मेंदू असतो ज्याला आता आपण मेंदूचे खोड असे म्हणतो एक मेंदू हातापायांची किंवा अवयवांशी संबंधित असतो आणि एक मेंदू पुढच्या भागासाठी असतो आपण यांना उलट्या क्रमाने बघूया मस्तिष्क हे तुम्ही ही गुलाबी रंगात पाहू शकता आणि मस्तिष्क बाजूने कसे दिसते ते दुसर्या चित्रात पाहू शकता मेंदूच्या मधोमध एक खाच असते यामुळे दोन वेगवेगळे अर्धगोल दिसतात वरून पाहिले तर दोन सारखे दिसणारे अर्धगोल दिसतात मस्तिष्क किंवा सेरेब्रम मध्ये लोब्ज असतात फ्रंटल लोब टेंपोराल लोब परायटाल लोब आणि ऑक्सिपिटल लोब इतर भाग म्हणजे सेरेबेलम मोटर कॉर्टेक्स सोमाटो सेन्सोरी कॉर्टेक्स लिंबिक एरिया किंवा मध्य मेंदू आणि अगदी तळाकडे मेंदूचे खोड असते सेरेब्रम मेंदूचे जवळपास 80 टक्के वजन व्यापतो आणि एक पुढून मागे जाणारी खाच मेंदूच्या या भागाला दोन अर्धगोलात विभागते या दोन्ही अर्धगोलाची कामे सारखे नसतात परंतु बऱ्याच प्रक्रिया सारख्या असतात हे दोन अर्धगोल एकमेकांशी संवाद साधतात आणि कॉर्पस कॅलोसम हा एक पूल वापरून संवाद साधण्याची क्रिया होते दोन्ही अर्धगोलानी बरोबरीने काम करावे यासाठी याच्यात वीस कोटींहून अधिक चेतातंतू असतात या अर्धगोला वर कॉर्टेक्सचे आवरण असते जे झाडाच्या साली प्रमाणे असते कॉर्टेक्स हा त्याचा सगळ्यात वरचा थर असतो आणि त्याची जाडी एक दशांश इंच एवढी असते कॉर्टेक्स मध्ये पेशींचे सहा थर असतात आणि त्यांना नेहमी मेंदूचा बुद्धिमत्तेचा भाग असे म्हणतात गंमत म्हणजे डाव्या बाजूच्या चेतापेशी ओलांडून उजव्या अर्धगोलाकडे जातात आणि उजव्या बाजूच्या चेतापेशी डाव्या अर्धगोलाकडे जातात असे नेमके का झाले आणि याचा हेतू काय हे नेमके कळलेले नाही सेरिब्रम हा भाग विचार करणे समजावून घेणे तयार करणे आणि भाषा समजणे या कामांबाबत जबाबदार असतो सेरिब्रम मध्ये विचार करण्याचे काम होते सेरेब्रल कॉर्टेक्स याच्या सर्वात वरच्या थरात चार लोब्ज असतात फ्रंटल लोब टेंपोराल लोब परायटाल लोब आणि ऑक्सिपिटल लोब फ्रंटल लोब आपल्या कपाळाच्या मागे असणाऱ्या भागाला प्रिफ्रोंटल कॉर्टेक्स असे म्हणतात यालाच कार्यकारी नियंत्रण केंद्र असेही म्हणतात हा भाग योजना करणे आणि विचार करणे ही कामे करतो माणूस आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये हाच मूलभूत फरक आहे मेंदूचा हा भाग उच्च क्रमवारीत विचार करण्यावर देखरेख ठेवणे समस्येचे निराकरण करण्याचे निर्देश देणे आणि भावनिक प्रणालीचे अत्यधिक नियमन करणे ही कामे करतो भावनिक प्रणाली शक्तिशाली असू शकते आणि त्यास नियंत्रित करणे आवश्यक आहे या भागामध्ये स्वयंप्रेरणेचे क्षेत्र सुद्धा असते ज्यास आपले व्यक्तिमत्व म्हटले जाऊ शकते हे असे क्षेत्र आहे जेथे लक्ष दिले जाते कारण बहुतेक कार्यकारी स्मरणशक्ती येथे स्थित असते हे विशेष करून सांगितले पाहिजे की आपण फ्रंटल लोबकडे आणि त्याचा मध्य भाग किंवा भावनिक भाग यांच्याकडे पहात असल्यास जर आपण फ्रंटल लोब आणि लिम्बिक एरिया किंवा भावना वसलेल्या आहेत ती जागा यांच्याबाबत बोलले तर यांच्या प्रगतीमध्ये दहा ते बारा वर्षांचे अंतर आहे असे लक्षात येईल आपण हा तक्ता पाहिला तर लिंबिक क्षेत्र जेथे भावना आहेत ते बाराव्या वर्षापर्यंत परिपक्व किंवा शक्तिशाली होते परंतु नंतर पुढचे लोब्ज विकसित होण्यास बराच वेळ लागतो साधारणपणे वय 24 वर्षे पर्यंत दोघांमधील अंतर विशेषतः वयाच्या 12 व्या वर्षी खूप मोठे आहे या वयात तर्का पेक्षा भावनांचे वर्चस्व जास्त असते या पौगंडावस्थेच्या काळात जेथे भावना तर्कावर प्रभुत्व मिळवू शकतात इतर तीन लोब टेम्पोरल ओकसीपीटल आणि पॅरिटल लोब टेम्पोरल लोब कानामागे स्थित असतात आणि आवाज संगीत चेहरा आणि वस्तूंची ओळख आणि दीर्घकालीन स्मृतींचा काही भाग हाताळतात डाव्या अस्थायी लोबमध्ये संभाषण केंद्र असतात ओकसीपीटल लोब सेरेब्रमच्या मागील बाजूस स्थित असतात आणि केवळ दृष्टिविषयक प्रक्रियांसाठी वापरले जातात पॅरीटल लोब शीर्षस्थानी स्थित असतात आणि प्रामुख्याने अवकाशिय किंवा सभोवतालच्या जागांबाबताची दिशानिश्चिती गणना आणि विशिष्ट प्रकारच्या मान्यता याबाबतचे व्यवहार करतात या लोब व्यतिरिक्त आपल्याकडे मोटर कॉर्टेक्स आणि सोमाटोसेन्झरी कॉर्टेक्स असतात हे पॅरिटल लोब हे फ्रंटल लोब जवळ असतात आणि दोन बँडच्या स्वरूपात स्थित असतात एकाला मोटर कॉर्टेक्स म्हणतात आणि दुसर्याला सोमाटोसेन्झरी कॉर्टेक्स म्हणतात एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फ्रंटल लोब जवळ असणारा बँड म्हणजे मोटर कॉर्टेक्स ही पट्टी किंवा बँड शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते आणि सेरेबेलम म्हणजेच लहान मेंदू जो हालचालींसंबंधीची कौशल्ये शिकण्यात समन्वय साधतो त्याच्याबरोबर हा बँड कार्य करतो सेरेबेलम आणि मोटर कॉर्टेक्सला तुम्ही कोणत्याही प्रकारचे कौशल्य विकसित करताना एकत्र काम करावे लागते आणि येथेच प्रभुत्व मिळण्याची क्रिया घडते सोमाटोसेन्झरी कॉर्टेक्स मोटर कॉर्टेक्सच्या मागे आणि पॅरिएटल लोबच्याजवळ स्थित असतो आणि हा भाग शरीराच्या विविध भागांतून स्पर्शाद्वारे प्राप्त होणाऱ्या सूचनांवर प्रक्रिया करतो नियंत्रक सेरेबेलम काय करते सेरेबेलम म्हणजे दोन गोलार्धांची रचना जी सेरेब्रमच्या मागील भागाच्या अगदी खाली असलेल्या भागात ब्रेनस्टेमजवळ स्थित असते हा भाग अशा हालचालींमध्ये समन्वय साधतो ज्या गुंतागुंतीची हालचालींची कार्ये आणि अशा कार्याच्या वेळेसंबंधी महत्वाच्या असतात हा भाग स्वयंचलित हालचालीची स्मृती देखील साठवून ठेवू शकतो एका दिवसात अशा बर्याच हालचाली आहेत ज्या आपण करतो आपण सायकल शिकल्यानंतर किंवा आपण कार चालविण्यास शिकल्यानंतर बहुतेक हालचाली स्वयंचलित होतात सेरेबेलम स्वयंचलित हालचालींची स्मृती साठवून ठेवण्यासाठी जबाबदार असतो कॉर्टेक्सचा कोणताही भाग मध्ये न येता सेरेबेलम मध्ये साठविला जातो अशा स्वयंचलित क्रियांमुळे कामगिरी सुधारली जाऊ शकते हा भाग हालचाली संबंधीच्या मानसिक तालमी मध्ये सुद्धा गुंतलेला असतो म्हणजेच जेव्हा आपण एखादी हालचाल पाहतो किंवा हालचाली संबंधी आपण मानसिकरित्या तालीम करतो असे समजले जाते की बौद्धिक प्रक्रियांसंबंधी विचार भावना इंद्रिये आणि स्मृती यांच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आधार रचना म्हणून सुद्धा हा भाग काम करतो हा मोठ्या प्रमाणात बौद्धिक प्रक्रियांची व्याप्ती वाढवतो आपण पाहू शकता की पॅरीटल लोबच्या अनेक क्रियांमध्ये मेंदूचा प्रत्येक भाग गुंतलेला असतो मध्यमेंदू किंवा लिम्बिक सिस्टम यात प्रामुख्याने थॅलेमस असते हलका निळा हिरवा असा आकृतीत दर्शविलेला एक भाग म्हणजे थॅलेमस कॉर्पस कॅलोझियम राखाडी किंवा निळसर राखाडी मध्ये दर्शविला जातो हे क्षेत्र म्हणजे दोन गोलार्धांपासून जोडणार्या नसांचा समूह जेव्हा आपण लिंबिक सिस्टीम कडे पाहतो तेव्हा आपण थॅलेमस हायपोथालेमस अॅमीगडाला आणि हिप्पोकॅम्पसकडे जे त्याचे चार मोठे भाग आहेत त्यांच्याकडे पहात असतो अर्थात इतर बरेच भाग आहेत ज्यांची वेगवेगळी नावे असतात त्यांची कार्ये भिन्न असतात आपण या सर्वांच्या खोलात जाणार नाही ब्रेनस्टेम आणि सेरेब्रम दरम्यान लिंबिक सिस्टम वसलेले आहे या लिम्बिक सिस्टमची रचना प्रत्येक गोलार्धात एकसारखी केलेली असते हे क्षेत्र भावना निर्माण करते आणि भावनिक स्मृतींवर प्रक्रिया राबविते तसेच भावना आणि तर्क या दरम्यानचे संवाद व्यवस्थापित करते शरीराच्या बहुतेक सर्व भागांमधून येणाऱ्या सूचनांना या लिम्बिक सिस्टममधून जावे लागते त्यामुळे बौद्धिक क्रियांवर भावनांचा मोठा परिणाम होतो लिंबिक सिस्टमचे चार प्रमुख भाग म्हणजे थॅलेमस हायपोथालेमस हिप्पोकॅम्पस आणि अॅमीगडाला थॅलेमस आणि हायपोथालेमसः गंध वगळता सर्व संवेदी माहिती थॅलेमसकडे जाते जिथून ती अतिरिक्त प्रक्रियेसाठी मेंदूच्या इतर भागात निर्देशित केले जाते सेरेब्रम आणि सेरेबेलम थॅलॅमसकडे स्मृतींसह बऱ्याच बौद्धिक क्रियांच्या सूचना पाठवतात हायपोथालेमस थॅलेमसच्या अगदी खाली स्थित आहे आणि हायपोथालेमस शरीराची सामान्य स्थिती राखण्यासाठी अंतर्गत यंत्रणेचे परीक्षण करते म्हणजे शरीराची अशी अनेक कार्ये आहेत जी जाणीवपूर्वक नियंत्रित केले जात नाहीत जसे शरीराचे तपमान राखणे हृदयाचे ठोके पडणे आणि ही सर्व हायपोथालेमसद्वारे लक्ष देऊन नियंत्रित केली जातात

हे कसे नियंत्रित करते हे प्रामुख्याने विविध हार्मोन्स किंवा संप्रेरके सोडून नियंत्रित करते ते सोडत असलेल्या हार्मोन्सच्या प्रमाणात ते झोप शरीराचे तापमान अन्नाचे सेवन आणि द्रव सेवन यासह शरीराची कार्ये नियंत्रित करते जरी या कामात मज्जासंस्था देखील गुंतलेली असते तरी त्याचे मुख्य नियंत्रण हार्मोन्स किंवा संप्रेरके सोडुन होते हिप्पोकॅम्पस हिप्पोकॅम्पसचे शब्दशः भाषांतर समुद्रिघोडा असे आहे कारण हा भाग तसा दिसतो हा भाग लिम्बिक क्षेत्राच्या पायथ्याशी स्थित असतो हा भाग तात्पुरत्या स्मृती मधून मिळालेल्या माहितीचे दीर्घकाळ स्मृती संचय क्षेत्रात रूपांतर करतो ज्यास काही दिवस ते काही महिने लागू शकतात आपल्याकडे जी तात्पुरती स्मृती असते ती आपोआप दीर्घकालीन स्मृतीत जात नाही तिथेच आपले शिकवणे कामी येते किंवा विद्यार्थ्यांच्या तात्पुरत्या स्मृती मधून मिळालेल्या माहितीचे दीर्घकाळ स्मृती संचय क्षेत्रात रूपांतर करण्याच्या प्रथा कामी येतात हे तात्पुरत्या स्मृतीशी संबंधित माहितीबरोबर सतत तपासणी करते आणि त्याची तुलना संग्रहित अनुभवाशी करते त्यात न्यूरोजेनेसिसची क्षमता आहे ज्याचा महत्त्वपूर्ण परिणाम शिक्षण आणि स्मृती वर होतो हा न्यूरोजेनेसिस आहार आणि व्यायामाद्वारे अधिक मजबूत केला जाऊ शकतो आणि दीर्घकालीन अपुऱ्या झोपेमुळे कमकुवत होऊ शकतो आपण पाहू शकता की हिप्पोकॅम्पस देखील शिकण्याच्या आणि शिकवण्याच्याबाबतीत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते अमिगडाला याचा शब्दशः अनुवाद बदाम असा आहे कारण हा भाग बदामासारखा दिसतो अमिगडाला हिप्पोकॅम्पसच्या शेवटी जोडलेले असते भावना निर्माण करण्यात विशेषत भीती ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते ते पर्यावरणाशी असलेल्या व्यक्तीच्या परस्परसंवादाचे नियमन करते आणि जगण्या संबंधी तग धरण्याच्या क्रियांवर परिणाम करते जसे की हल्ला करणे पळून जाणे सोबत करणे किंवा खाणे हे करावे की नको बाहेरील सूचनांवर प्रतिक्रिया देण्यासाठी मेंदूच्या पर्यावरणीय भागाद्वारे सूचनांवर होणाऱ्या प्रक्रियांच्या तुलनेत ते खूप वेगाने काम करत असल्याने त्याची भूमिका प्रबळ ठरते उत्क्रांतीच्या माध्यमातून हे शक्यतो मनुष्याच्या संरक्षणासाठी विकसित केले गेले आहे याचा अर्थ वातावरणात धोका असल्यास एकतर आपण हल्ला करावा किंवा पळ काढावा तर या प्रकारे प्रतिक्रिया तीव्र असू शकतात असे समजले जाते की अमिगडाला भावनिक संदेशाचे साध्या भाषेत रूपांतर करते जेव्हा हे रूपांतर दीर्घकालीन स्मृतीत जाते तेव्हा स्मृती त्या भावनेने बरोबर जोडली जाते दीर्घकालीन स्मृती एखाद्या भावनेने बरोबर जोडली जाते तेव्हा आपण सहजपणे परत आठवू शकतो परंतु कदाचित तसे जोडले नसेल तर ते तितकेसे प्रभावी होणार नाही हे शक्य आहे की स्मृतीचा भावनिक घटक अमिगडालामध्ये संचयित केला गेला आहे तर इतर संज्ञानात्मक घटक इतरत्र संग्रहित आहेत ही एक गोष्ट आहे जी आपण पुढील भागात पाहू एखादा संदेश किंवा एखादे चित्र किंवा आपण अनुभवलेला प्रसंग मेंदूत संपूर्णपणे एकाच ठिकाणी साठवला जात नाही त्याचे वेगवेगळे तुकडे करून मेंदूच्या वेगवेगळ्या भागात साठवले जातात असं असलं तरी ते एकमेकांशी जोडलेले असतात आणि जर एखादा धागा मिळाला तर संपूर्ण प्रसंग मानसिकरित्या पुन्हा तयार होतो पण या प्रसंगाचे वेगवेगळे भाग मेंदूच्या वेगवेगळ्या भागात साठवलेले असतात दीर्घकालीन स्मरण ठेवण्यासाठी मुख्यतः जबाबदार असलेल्या मेंदूतल्या दोन रचना मेंदूत भावनिक क्षेत्रात स्थित असतात अमीगडाला आणि हिप्पोकॅम्पस हे देखील दीर्घकालीन स्मृतीसाठी जबाबदार असतात ब्रेन स्टेम आम्ही त्याचे सर्व तपशील पाहणार नाही मुख्य भाग आकृती मध्ये दाखविल्याप्रमाणे आहे ब्रेन स्टेम काय करते रेप्टिलियन ब्रेन म्हणून ओळखले जाणारे ब्रेनस्टेम हा मेंदूचा सर्वात जुना आणि सर्वात खोल भाग आहे मेंदूकडे जाणाऱ्या 12 पैकी 11 शारीरिक नसा ब्रेन स्टेममध्येच संपतात महत्वपूर्ण शारीरिक क्रिया जसे हृदयाचा ठोका श्वसन शरीराचे तापमान आणि पचन यासारख्या कार्यांवर ब्रेनस्टेममध्येच लक्ष ठेवले जाते आणि नियंत्रित केले जाते यामध्ये मेंदूच्या सतर्कतेसाठी जबाबदार रेटिक्युलर अक्टीवेटींग सिस्टम देखील असते कारण वातावरणात काही धोका असल्यास प्रतिक्रियांची जलद गतीने आवश्यक असते पोन्समध्ये कॉर्टेक्सपासून खालपर्यंत म्हणजे सेरेबेलम आणि मेडुला पर्यंत सिग्नल नेणारे तंत्रिकावाटा आणि मार्ग तसेच संवेदी संकेत थॅलसमध्ये घेऊन जाणारे मार्ग समाविष्ट असतात तर हे एक प्रकारचे जंक्शन आहे जिथून सेरेब्रममधून येणाऱ्या नसा मेडुला आणि सेरेबेलम कडे येतात आणि उलट सुद्धा जातात आपण मेंदूच्या अत्यंत महत्त्वाच्या भागावर पोहोचलो आहोत जिथे सर्व कार्य पूर्ण होते ब्रेन सेल्स किंवा मेंदू पेशी मानवी मेंदूत दोन प्रकारच्या एक ट्रिलियन पेशी असतात एक ट्रिलियन पेशींची कल्पना करा त्यांना मज्जातंतू पेशी आणि ग्लिअल पेशी असे म्हणतात मज्जातंतूच्या पेशींना न्यूरॉन्स म्हणतात आणि जवळजवळ 100 अब्ज न्यूरॉन्स असतात मेंदूचा हा खरोखर गाभा आहे बहुतेक पेशी ग्लियल पेशी असतात एकूण 900 अब्ज पेशी असतात न्यूरॉन्सना एकत्र धरून ठेवतात आणि हानिकारक पदार्थ न्यूरॉन्सपासून दूर ठेवण्यासाठी गाळण्याचे काम करतात आणि न्यूरॉन्सना आवश्यक पोषण देखील प्रदान करतात न्यूरॉन्स किंवा चेतातांतू मेंदूच्या कामाचा गाभा आहे न्यूरॉन्स वेगवेगळ्या आकारात येतात कारण काही न्यूरॉन्स पाठीच्या कण्यापासून खाली पायापर्यंत सर्व मार्गाने प्रवास करू शकतात काही खूप लांब असू शकतात आणि काही लहान असू शकतात आणि आकार मोजमाप आणि कार्ये इत्यादीच्या दृष्टीने न्यूरॉनची संपूर्ण श्रेणी आहे परंतु एका न्यूरॉनचा आकार एकूण न्युरोंसच्या आकाराच्या तुलनेत अगदी लहान असतो आणखी एक मनोरंजक पैलू म्हणजे न्यूरॉन्सच्या गाभ्यामधून अनेक शाखा उद्भवतात ज्यांना डेंड्राइट असे म्हणतात ज्या प्रति न्यूरॉन 10000 पेक्षा जास्त असू शकतात प्रत्येक न्यूरॉनमध्ये एक एक्सॉन असतो आणि प्रत्येक एक्सॉनच्या सभोवताली मायेलिन शिथ नावाच्या थराचे आवरण असते ज्याने न्युरोनला झाकलेले असते न्यूरॉन आकृती न्यूरॉनचा आकार कितीही असला तरी तो आकृतीत दर्शविल्याप्रमाणे असतो डेंड्राइटस् 10000 पर्यंत असू शकतात एक्सॉनला आच्छादन असते जे रोधकाप्रमाणे असते माहितीचे प्रसारण विद्युत संदेशांद्वारे होते जेव्हा विद्युत संदेश एक्सॉनसह पाठविला जातो तेव्हा तो एका जंक्शनकडून पुढील जंक्शनवर उड्या मारतो जर मायलीन शिथ योग्य प्रकारे वाढलेले असेल तर असे मायलीन शिथ या आवेगांचा प्रवाह आवर्जून वेगवान बनवते आपण न्यूरॉन्सची आणखी काही वैशिष्ट्ये पाहूया न्यूरॉन्सचे डेंड्राइट इतर न्यूरॉन्सकडून विद्युत आवेग किंवा संदेश प्राप्त करतात आणि एक्सॉनद्वारे ते संक्रमित करतात मायलीन शिथ एक्सॉनला इतर पेशींपासून वेगळे ठेवते आणि संदेश पाठविण्याची गती वाढवते एक न्यूरॉन प्रति सेकंद 250 ते 2500 संदेश प्रसारित करू शकतो न्यूरॉन्सकडे एकमेकांशी थेट संपर्क साधू कत नाहीत ते सुमारे काही नॅनोमीटरने विभक्त झालेले असतात विद्युत संदेश डेंड्राइटमधून एक्सॉनपर्यंत सायनाप्स आणि सायनाप्टीक जंक्शन जर तुम्ही दाखवलेली आकृती पाहिली तर ही एक न्यूरॉन आहे आणि हे संपूर्ण डेन्ड्राइट्सचे समूह आहेत इतर न्यूरॉन्सचे डेन्ड्राइट्स न्यूरॉन टर्मिनलला जोडले जातात आणि सायनाप्स तयार होतात सायनाप्स असे दिसते एक डेंड्राइटचा तर दुसरा न्यूरॉन टर्मिनल आहे आपण पाहू शकता न्यूरोट्रांसमीटर सोडले जातात आणि जेव्हा ते न्यूरॉन टर्मिनलच्या संपर्कात येतात तेव्हा विद्युत संदेश सुरू होतो आणि त्याचा प्रवास सुरू होतो सायनाप्स आणि सायनाप्टीक जंक्शन हेच कार्य करते मेंदूच्या पेशींचे इंधन म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लुकोज असते मेंदूच्या पेशींमध्ये भरपूर ऑक्सिजन आणि ग्लुकोज इंधन म्हणून वापरासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे मेंदूचे कार्य जितके आव्हानात्मक होते म्हणजे तितके जास्त इंधन मेंदूकडून वापरले जाते आपण आपल्या लेखन परीक्षेदरम्यान अनुभवले असेल की जेव्हा आपला मेंदू खूप वेगवान कार्य करीत असतो त्यावेळी बहुतेकांना जास्त पाणी पिण्याची इच्छा होते त्यातूनच ऑक्सिजन मिळतो न्यूरॉन सिग्नल मेंदूमधून जाण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते पाण्याची कमी प्रमाण या संदेशाचे दर आणि कार्यक्षमता कमी करू शकते रक्तप्रवाहामध्ये ऑक्सिजनचे कार्यक्षम हस्तांतरण करण्यासाठी फुफ्फुसांमध्ये देखील पाण्याची भूमिका असते तर पाणी अनेक भूमिका बजावते आणि मेंदूला अधिक चांगले कार्य करण्यास मदत करते त्यानुसार शरीराच्या प्रत्येक 10 किलो वजनासाठी दररोज किमान 250 मिलीलीटर पाणी पिण्याची शिफारस केली जाते आपल्याला आवश्यक असलेले हे किमान प्रमाण आहे आपण पुन्हा शिक्षक आणि मेंदू याबाबत चर्चा करू शिक्षकाचे काम हे मेंदू बदलणे आहे शिकवणे आणि शिकणे हे शब्द वापरण्याऐवजी त्याचे कार्य मेंदू बदलणे आहे असे म्हणा तो काय बदलत आहे याची रचना आणि कार्यप्रणाली याबद्दल काहीतरी जाणून घेणे चांगले आहे आणि शैक्षणिक न्यूरोसायन्सच्या सद्य स्थितीबद्दल देखील परिचित होणे चांगले आहे सौसा या लेखकाचे सहज वाचनीय असे एक पुस्तक आहे "मेंदू कसा शिकतो " ज्याची आम्ही सुरुवतीसाठी शिफारस करू इंटरनेटवर भरपूर प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे आपण शिक्षणाचे पैलू आणि त्यांचे मेंदूच्या काही बाबींवरील संबंध आणि अवलंबन याबाबत शोध घेऊ शकता कदाचित आपण याबद्दल 500 शब्द लिहू शकता आपण या विशिष्ट ईमेल आयडीवर स्वाध्याय पाठविल्यास आनंद वाटेल पुढच्या युनिटमध्ये आपण शरीररचनेबद्दल नाही तर याबद्दल आपण काहीतरी ठाऊक आहे असे समजून मेंदू रसायनशास्त्र किंवा मेंदूच्या रचनेद्वारे विविध क्रियावर कसा प्रभाव पडतो हे पाहणार आहोत खूप खूप धन्यवाद